नमस्कार सारांश अभिप्रायावरील मॉडेल 2 युनिट 18 मध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या युनिटमध्ये आम्हाला प्रकल्प निर्गमन सर्वेक्षणांची रचना आणि वापर समजले लघु प्रकल्प तसेच प्रमुख मुख्य प्रकल्पांसाठी निर्गमन सर्वेक्षण आणि लघु प्रकल्प हा स्वतंत्र अभ्यासक्रम तसेच नियमित कोर्सचा एक भाग आहेत म्हणून आम्हाला अशा सर्व प्रकल्प क्रियाकलापांसाठी निर्गमन सर्वेक्षणांची रचना आणि वापर समजले या युनिटमध्ये आम्ही सर्व मूल्यांकनांमधून डेटा सारांशित करण्याच्या प्रक्रियेकडे आणि स्वत ला सारांश अभिप्राय तयार करणे याकडे पाहू सर्व मूल्यमापनांमधून डेटा सारांश प्रक्रिया आणि स्वत ला सारांश अभिप्राय तयार करणे हा युनिटचा परिणाम आहे ADDIE मॉडेलचा मूल्यांकन टप्पा ऑफर केलेल्या कोर्सच्या सारांश मूल्यांकनास संदर्भित करते आम्ही यापूर्वी देखील पाहिले आहे ADDIE च्या प्रत्येक टप्प्यानंतर विश्लेषण टप्प्यानंतर रचनात्मक टप्पा विकासाचा टप्पा त्या विशिष्ट टप्प्यातील परिणामांची अंमलबजावणी करणे यापूर्वी त्यापैकी कोणत्याही क्रियाकालापाची पुन्हा तपासणी करण्याची गरज आहे पण अंतिम मूल्यांकन टप्पा आहे जो सारांश स्वरूपाचा आहे तर हे कोर्स ऑफर केलेले सारांश मूल्यमापन आहे कोर्सच्या निकालांची आणि त्याद्वारे कार्यक्रमाच्या निकालांची मोजणी करण्यासाठी कोर्स डिझाइन आणि त्याच्या आचरणाच्या प्रत्येक घटकाचे आणि कार्यक्रमाच्या विशिष्ट निकालाचे मूल्यांकन केले पाहिजे प्रत्येक उदाहरण काही अर्थाने विलक्षण आहे तर प्रत्येक वेळी कोर्सच्या अंमलबजावणीमध्ये वैशिष्ट्ये आहेत तर आम्हाला CO आणि त्याद्वारे PO आणि PSOची प्राप्ती मोजणे आवश्यक आहे मूल्यांकन टप्प्याचा निकाल म्हणजे कोर्सच्या पुढील ऑफरमधील सूचनांमध्ये विशिष्ट सुधारणा ओळखणे CO प्राप्ती आणि प्राप्ती अंतर अभिप्राय आणि शिक्षक स्वत चे निरीक्षण करण्याचे भिन्न स्त्रोत आहेत अंतर्गत मूल्यमापन चाचण्या क्विझ असाइनमेंट्स सेमेस्टर आणि परीक्षा सर्व सारांश साधनांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित CO प्राप्तीची गणना केली जाते आम्ही हे देखील पाहिले आहे की कोर्सच्या निर्गमन सर्वेक्षण वापरून अप्रत्यक्ष मार्गाने COच्या प्राप्तीची गणना करणे शक्य आहे तर आम्ही अप्रत्यक्ष माध्यमांद्वारे मोजलेल्या प्राप्तीची पूर्तता विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित थेट साधनांचा वापर करून एकत्रित करू शकतो कदाचित 1090 च्या गुणोत्तरात आणि अशा प्रकारे एकूण CO प्राप्तीची गणना केली जाऊ शकते अर्थात कोर्स निर्गमन सर्वेक्षणाद्वारे CO संलग्नक मोजणे वैकल्पिक आहे एखादा त्याचा वापर करू शकेल किंवा पुढच्या वेळी कोर्सच्या अंमलबजावणीत होणाऱ्या सुधारणांच्या नियोजनासाठी सर्वेक्षण वापरू शकेल मग निवडलेल्या उद्दिष्टाचा वापर करून CO प्राप्तीचे अंतर ओळखले जाते प्रत्येक CO प्राप्ती अंतरांचे काळजीपूर्वक प्रशिक्षकाद्वारे विश्लेषण केले जाते आणि त्यानंतरच तो किंवा ती शिकवण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या सूचनांमध्ये विशिष्ट बदल करू शकतात या सुधारणा योजना विशिष्ट असणे आवश्यक आहे त्यामध्ये त्या क्रियाकलापांचा परिचय देण्यास लागणारा वेळ आवश्यक असलेल्या कोणत्याही अतिरिक्त स्त्रोतांचा आणि जर खर्च असेल तर खर्चाचा अंदाज असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत सुधारणा योजना जोरदार विशिष्ट असणे आवश्यक आहे अस्पष्ट कृती योजना ज्या अभ्यासाच्या बाबतीत जास्त नसतात त्यांना जास्त मदत होत नाही शिक्षणाची गुणवत्ता सुधारणाऱ्या सूचनांमध्ये विशिष्ट बदल करणे आवश्यक आहे सत्रादरम्यान विद्यार्थ्यांचा अभिप्राय प्राप्त होतो आम्ही हे देखील पाहिले आहे की कोर्स निर्गमन सर्वेक्षणात आम्ही विद्यार्थ्यांचा अभिप्राय मिळवू शकतो आणि सर्व मूल्यांकन उपकरणांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी हीच आमच्यासाठी उपयुक्त अभिप्राय आहे CO काय आहेत ज्यासाठी विद्यार्थी कामगिरी सर्वसाधारणपणे अतिशय समाधानकारक किंवा स्वीकार्य पातळीपेक्षा कमी असते जे सर्व CO आहेत जेथे विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे काही अडथळे आहेत म्हणूनच जेव्हा आम्ही सुधारणेची योजना आखत असतो तेव्हा सर्व मूल्यांकन साधनांमधील विद्यार्थ्यांची कार्यक्षमता देखील एक मूल्यवान अभिप्राय होतो पीअर अभिप्राय हे कदाचित उपलब्ध असेल किंवा नसेल हे विभागातील पद्धतींवर अवलंबून असते हे काही सत्रासाठी निरीक्षक म्हणून आमंत्रित केल्यावर ते मुख्यत्वेकरून पीअरनी दिलेली निरीक्षणे आणि सूचना असतात जर अशी यंत्रणा अस्तित्वात असेल तर तोलामोलाचा अभिप्राय उपयुक्त ठरू शकतो आधी चर्चा केल्याप्रमाणे बहुतेक संस्थांमध्ये गुणवत्ता हमी योजना आहे ज्यायोगे अंतर्गत मूल्यांकन साधने लहान समितीद्वारे पुनरावलोकनाच्या प्रक्रियेद्वारे जातात हे सुनिश्चित करण्यासाठी की भाषा अस्पष्ट आहे तांत्रिकदृष्ट्या प्रश्न पूर्ण आणि योग्य आहेत CO संबोधित केले गेले आहेत योग्यरित्या वेळेचा अंदाज योग्य आहे या सर्व बाबींवरून मूल्यांकन साधनांचा आढावा घेतला जातो आणि अभिप्राय नोंदविला जातो आणि तो प्रशिक्षकाला उपलब्ध केला जातो या मूल्यांकन साधनांवरील टिप्पण्या पिअर्सकडून महत्त्वपूर्ण अभिप्राय देतात म्हणून पिअर्सचा अभिप्राय निरीक्षकांकडील तसेच मूल्यांकन साधनांवरील टिप्पण्या देखील असू शकतात जरी मुल्यांकन उपकरणांच्या पुनरावलोकनाची कोणतीही औपचारिक प्रक्रिया नसली तरीही अशा परिस्थितीत शिक्षक आपल्या सहकार्यांना विनंती करू शकतात की असे मूल्यांकन यंत्रणा खूप उपयुक्त ठरतील सेल्फ IU पूर्ण झाल्यानंतर लगेच दिलेली सविस्तर निरीक्षणे खूप उपयुक्त ठरतील मूल्यांकन साधनांवरील आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दलच्या टिप्पण्या शिक्षक स्वत विद्यार्थ्यांची कामगिरी तसेच मूल्यांकन साधनांची गुणवत्ता लक्षात ठेवू शकतात कोणत्याही अतिरिक्त सत्रावरील टिप्पण्यांमध्ये या गोष्टींचा समावेश असणे हे त्यांना आवश्यक होते का आणि जरी तसे असल्यास त्यांना का आवश्यक होते अतिरिक्त सत्राची आवश्यकता असलेल्या योजनेनुसार सूचना योजनेचे कोणते भाग गेले नाहीत आणि ते का झाले तर शिक्षकांच्या अशा प्रकारची निरीक्षणे खाली नमूद केली पाहिजेत मग हे शक्य असेल तर विद्यार्थ्यांशी अनौपचारिक चर्चा खूप उपयुक्त ठरेल काही प्रकारच्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांसह समोरासमोर चर्चेचा सामना करा आणि अर्थातच तसे होण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्राध्यापकांशी चांगला संबंध असणे आवश्यक आहे आणि जर त्यांना असा अभिप्राय देण्यात आला असेल तर ते खूप मौल्यवान आहे काही संस्थांमध्ये अशी यंत्रणा आहे ज्याद्वारे HOD विशिष्ट अभिप्राय देऊ शकतील आणि विद्यार्थ्यांकडून तिला मिळालेल्या कोणत्याही प्रतिक्रियेच्या आधारे प्राचार्य काही माहिती देऊ शकतात ते सर्व वापरल्या जाणार्या माहितीचे अतिरिक्त स्त्रोत बनतात सर्व स्त्रोतांकडून प्राप्त झालेला अभिप्राय प्रशिक्षकाद्वारे समाकलित करणे आवश्यक आहे प्रशिक्षक अभिप्रायाचा प्रत्येक घटक स्वीकारू शकतात किंवा स्वीकारू शकत नाही कधीकधी अभिप्राय खरोखरच वैध अभिप्राय नसू शकतो परंतु प्रशिक्षक सहमत असलेल्या गोष्टीवर असे काही नसते हे अगदी शक्य आहे परंतु आम्ही संपूर्ण अभिप्राय पाहिला पाहिजे आणि अभिप्रायाची काही बाबी मान्य नसल्यास ती का मान्य नाही याविषयी आम्ही आपली प्रतिक्रिया लिहू शकतो परंतु आपण सूचना सुधारण्यासाठी मनापासून अभिप्रायाकडे लक्ष दिले पाहिजे काही वेळा अभिप्राय कदाचित अस्पष्ट असतात किंवा जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून दिले गेलेले असतात आणि आपल्याला त्या भाषेचे भाषांतर प्रशिक्षकाला अर्थपूर्ण भाषेत करावे लागते आम्ही ते अधिक स्पष्ट करतो आम्ही ते अस्पष्ट बनवितो आणि आम्ही त्याला त्याप्रमाणे पुढील मार्गाने वापरु शकतो तर काही अभिप्राय भाषेत भाषांतर करावे लागतील ज्यामुळे प्रशिक्षकाला अर्थ प्राप्त होईल आमच्याकडे असलेले संकलित डेटा आवश्यक असल्यास पुनर्लेखनानंतर आता चार श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात प्रथम श्रेणी पूरक असेल जे योग्य झाले कोर्समध्ये कोणत्या गोष्टी ठीक होत्या मग आम्ही सूचना सुधारण्यासाठी निर्देशांच्या शिफारसी करतो शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवादः प्रत्यक्षात वर्गात सुचना कशी झाली वर्गातील संवाद विद्यार्थ्यांचे हित चिंता विद्यार्थ्यांकडून चांगले शिक्षण आव्हानांची योग्य पातळी प्रदान करणे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहित करणे सर्वसाधारणपणे वर्ग सत्रात विद्यार्थ्यांस अधिक सहकार्य करण्याची परवानगी देणे पाठिंबा देणारी वृत्ती विद्यार्थ्यांच्या इतर क्रियाकलापांमध्ये हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या परस्परसंवादाखाली येते या पैलूंशी संबंधित अभिप्राय खाली नोंदविला जाऊ शकतो ज्या गोष्टींकडे लक्ष दिले जाऊ शकत नाही आणि त्याची कारणेः काही वेळा अभिप्राय काही विशिष्ट लक्षणे दर्शवितात परंतु विविध कारणांमुळे त्याकडे लक्ष देण्याची आपल्याकडे कोणतीही यंत्रणा नाही उदाहरणार्थ जर ती टियर II ची संस्था असेल आणि अभ्यासक्रमाच्या विशिष्ट बाबीशी संबंधित एखादी समस्या असेल तर त्या परिस्थितीत उपचार करण्याचा त्वरित मार्ग शिक्षकांकडे असू शकत नाहीत प्रशासकीय तांत्रिक आणि इतर बरीच कारणे असू शकतात या कारणास्तव सध्या शिक्षक त्या समस्यांकडे लक्ष देण्यास असमर्थ आहेत आम्ही ज्या गोष्टी संबोधित करू शकत नाही त्या गोष्टी आणि त्यामागील कारण लक्षात ठेवू शकतो आपण या क्षणी त्या संबोधण्यात का सक्षम नाही भविष्यातही असू शकेल दुसर्या वेळी आम्ही संबोधित करू शकतो परंतु या क्षणी आम्ही अभिप्रायाद्वारे उपस्थित केलेल्या विशिष्ट समस्येवर लक्ष देण्यास सक्षम नाही अशा सारांशात शिक्षक म्हणून व्यक्ति म्हणून वाढण्यास सक्षम होते आणि परिणामी विद्यार्थी शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होते हे अत्यंत आवश्यक आहे की कोर्सच्या अंमलबजावणीच्या प्रत्येक घटका नंतर शिक्षकांनी अशा नोट्ससह समाप्त केले पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही एक मौल्यवान नोंद आहे आणि त्याचबरोबर ते शिक्षक म्हणून देखील व्यक्ती म्हणून वाढू देतात कोर्स प्रस्तुतीच्या शेवटी ही एक महत्त्वाची अंतिम क्रियाकलाप आहे अभ्यास आपण शिकवलेल्या कोर्सच्या संदर्भात स्वत ला शिफारसी द्या अभ्यासाचा निकाल ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद आता हे मॉड्यूल २ चे शेवटचे युनिट पूर्ण करते तर चला मॉड्यूल २ चा थोडक्यात संक्षेप घेऊ आम्ही फिन्कच्या मॉडेलवर आधारित अध्यापनाचे घटक पाहिले चार पैलू आहेत विषयाचे ज्ञान कोर्सची रचना हे दोन परस्परसंवादाच्या सुरूवातीस घडतात एकदा कोर्स सुरू झाल्यावर आमच्याकडे शिक्षक विद्यार्थी संवाद आणि कोर्स व्यवस्थापन आहे तर या चार बाबी म्हणजे महत्त्वाचे पैलू अध्यापनाचे मुख्य घटक आहेत आणि या मॉड्यूलमध्ये आपण कोर्सच्या रचनाशी संबंधित होतो आम्ही पाहिलेले कोर्स रचना लेखन अभ्यासक्रमाच्या निकालांसह स्पष्टपणे नमूद करते की विद्यार्थ्यांनी काय करण्याची अपेक्षा आहे "कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या अपेक्षेनुसार संरेखन असलेल्या आकलनांची रचनाविद्यार्थ्यांना सोयीस्कर मार्गदर्शित मूल्यांकनसहित नियोजन सूचना करणे हे नमूद अभ्यासक्रमाचे परिणाम मिळविण्यासाठी आवश्यक आहेत प्रत्येक कोर्ससह हे तीन पैलू आहेतः आपल्या विद्यार्थ्यांनी सक्षम होण्यासाठी असे काय करावे लागेल जे कोर्सचे निकाल आहेत त्यांच्याकडून जे अपेक्षित आहे ते करण्यास ते किती प्रमाणात सक्षम आहेत हे आम्हाला कसे कळेल हे मूल्यांकन आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी करण्यात मदत करण्यासाठी आम्ही काय करू शकतो आपण कोणत्या प्रकारच्या सूचनांची योजना आखली आहे शैक्षणिक मुल्यांकनासह सूचना जे विद्यार्थ्यांना नमूद केलेले कोर्स निकाल मिळविण्यास सुलभ करतात तर सूचना मूल्यांकन आणि CO आणि जेव्हा हे तिन्ही एकमेकांशी संरेखित होतील तेव्हा शिक्षणाची गुणवत्ता सामान्यत चांगली होईल या सर्व बाबी आपण कोर्स डिझाइनमध्ये पाहण्याची गरज आहे औपचारिक क्रियाकलाप म्हणून कोर्स डिझाइन बहुधा प्राध्यापकांकडून केले जात नसले तरी काही प्राध्यापक औपचारिक मॉडेल वापरुन कोर्स डिझाइन करतात परंतु बहुतेक संस्थांमध्ये सामान्यत सराव केला जाऊ शकत नाही त्यांच्या अध्यापनात प्राध्यापकांना वारंवार येणाऱ्या अडचणी सोडविण्याची आणि शिक्षणाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारण्याची उत्तम क्षमता कोर्स डिझाइनमध्ये असते आणि आम्ही ADDIE मॉडेलकडे पाहिले तेथे अनेक सूचनात्मक सिस्टम डिझाइन मॉडेल्स आहेत आम्ही ADDIE च्या एका मॉडेलकडे पाहिले ADDIE म्हणजे विश्लेषण रचना विकास अंमलबजावणी आणि मूल्यांकन ही विशिष्ट उत्पादन अभियांत्रिकी अभ्यासक्रम नव्हे तर कोणतेही शिक्षण उत्पादन विकसित करण्याच्या प्रक्रियेसाठी आहेत परिणाम आधारित शिक्षण तयार करण्यासाठी ADDIE संकल्पना लागू केली जाऊ शकते ADDIE 1975 पासून एक फ्रेमवर्कमध्ये विकसित झाले आहे जे सक्रिय बहु कार्यशील स्थित आणि शिक्षणास प्रेरणादायक दृष्टिकोन सुलभ करते हे बरेच फ्लेक्सिबल आणि ते एका फ्रेमवर्कमध्ये विकसित झाले आहे जे शिक्षणाची रचना तयार करण्यासाठी खूप चांगला दृष्टीकोन सुलभ करते हे आम्ही वापरलेले आयएसडी मॉडेल आहे ADDIE मॉडेल म्हणजे विश्लेषण डिझाइन विकास अंमलबजावणी आणि मूल्यांकन आम्ही पाहू शकतो की प्रत्येक टप्प्यावर अभिप्राय आहेत प्रत्येक टप्प्यानंतरही मूल्यमापन होते जे प्रभावी आहे शेवटी एक मूल्यांकन करण्याचा टप्पा आहे जो सारांश स्वरूपाचा आहे विश्लेषणाचा टप्पा प्रामुख्याने यात कोर्स संदर्भ आणि विहंगावलोकन असतात आम्हाला अभ्यासक्रम आणि सध्याच्या संदर्भात कोर्स देणे आवश्यक आहे आम्ही संकल्पना नकाशा विकसित करू शकतो जेव्हा आपण कोर्स डिझाइन पहात असता तेव्हा उपयुक्त अशी साधने उपलब्ध आहेत ज्याद्वारे संकल्पना नकाशा अतिशय सहजपणे तयार केला जाऊ शकतो कोर्स निकाल ही अत्यंत महत्वाची क्रिया आहे अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थी काय करण्यास सक्षम आहे हे स्पष्टपणे स्पष्ट करते आणि आम्ही लिहिण्यासाठी संभाव्य वर्गीकरण "सुधारित ब्लूमची वर्गीकरण" एक पाहिले अभ्यासक्रमाचे निकाल आहे आम्हाला आवश्यक असल्यास CO परिष्कृत करण्यास मदत करणार्या प्रत्येक CO साठी नमुना मूल्यांकन वस्तू जेव्हा आम्ही मूल्यमापन साधने तयार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कधीकधी हे पाहिले की CO पुन्हा चालू करणे आवश्यक आहे आम्हाला प्रत्येक COसाठी नमुना मूल्यांकन वस्तू लिहिणे आवश्यक आहे वर्गीकरण सारणीमध्ये कोर्सचे निकाल शोधणे संज्ञानात्मक प्रक्रिया ज्ञान श्रेणी यावर आधारित वर्गीकरण सारणीमध्ये CO शोधा जेव्हा आम्ही प्रत्येक मूल्यांकन आयटम वर्गीकरण सारणीमध्ये ठेवण्यासाठी मूल्यांकन साधने तयार करतो आणि मूल्यांकन COशी संरेखित केले जाते तेव्हा हे आम्हाला मदत होते आम्ही वर्गीकरण सारणीमध्ये सूचनात्मक क्रियाकलाप देखील ठेवू शकतो आणि जेव्हा CO मूल्यांकन वस्तू आणि निर्देशात्मक क्रियाकलापांमध्ये चांगले संरेखन असते तेव्हा शिकणे चांगले होईल वर्गीकरण सारणीमध्ये कोर्सचे निकाल शोधणे PO PSOना पाठ्यक्रमांचे मॅपिंग एका ओळीसाठी कोर्स नंतर आवश्यक असल्यास आवश्यकतेनुसार प्रत्येक COला दक्षतेमध्ये विस्तृत केले पाहिजे कधीकधी CO बर्यापैकी जटिल स्वरूपाचे असू शकतात मग COला विशिष्ट दक्षतेमध्ये बिघाड करण्यासाठी चांगल्या सूचना आणि चांगले मूल्यांकन करण्याची योजना उपयुक्त ठरेल प्रत्येक COला आवश्यकतेनुसार कार्यक्षमतेमध्ये विस्तृत करणे रचनात्मक मूल्यांकन चरण विश्लेषणाच्या टप्प्याच्या आऊटपुटचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास या क्रियाकलापांचे पुन्हा पुनरावलोकन करणे आवश्यक आहे रचनात्मक टप्पा मूल्यांकन सर्वात महत्वाचा पैलू आहे प्रत्यक्षात मूल्यांकन म्हणजे काय मूल्यमापन म्हणजे काय आम्ही त्याकडे पाहिले मग आम्ही मूल्यमापन तंत्रज्ञानाचे स्वरूप आणि भूमिका पाहिले तंत्रज्ञानाच्या मूल्यांकनावर त्याच्या रचनांची अंमलबजावणीची पद्धत खूप मजबूत आहे तंत्रज्ञानाची स्वरूप आणि मूल्यांकन CO प्राप्तीसाठी लक्ष्य निश्चित करणे हे खूप महत्वाचे पैलू आहेत CO प्राप्तीसाठी लक्ष्य निश्चित करण्याचे अल्गोरिदमिक मार्ग आणि जे उचित आहे ते संस्थान ते संस्थेत बदलू शकते अशी कोणतीही कृती नाही संस्थेचा मागील अनुभव विचारात घेणे आवश्यक आहे CO वास्तववादी असले पाहिजेत परंतु त्याच वेळी एक लक्ष्य खूपच कमी ठेवू शकत नाही ही एक क्रिया आहे जी काही गटाने विचारपूर्वक केली पाहिजे आणि भूतकाळातील अनुभवाच्या आधारावर लक्ष्य काळजीपूर्वक निर्धारित करावी लागतील कारण एकदा आम्ही लक्ष्य निश्चित केले आम्ही ती लक्ष्य पातळी गाठण्यात सक्षम नसल्यास त्या लक्ष्य पातळीस कमी करणे ही अशी क्रिया असू शकते ज्यास प्रोत्साहित केले जाऊ नये आम्ही सुरुवातीस लक्ष्य अगदी काळजीपूर्वक निश्चित केले पाहिजेत ही रचनात्मक टप्प्यातील एक क्रिया आहे आम्ही मूल्यांकन योजना निश्चित केली पाहिजे ही एक अत्यंत महत्वाची क्रिया आहे बरेचदा शिक्षक जेव्हा मूल्यांकन योजना निश्चित करण्यात अयशस्वी ठरतात तेव्हा मूल्यांकन केलेल्या साधनांसह ते CO पूर्ण करण्याच्या बाबतीत अपुरे असतात किंवा त्यांच्या वेळापत्रकात अपुरे पडतात सर्वसाधारणपणे योग्य योजना नसल्यास मूल्यांकन गुणवत्तेचा त्रास होतो मूल्यांकन योजनेत या सेमेस्टर दरम्यान तयार करण्यात येणारी सर्व मूल्यांकन साधने कोणती आहेत किती अंतर्गत चाचण्या केल्या जातील त्या प्रत्येक परीक्षेद्वारे कोणत्या CO कव्हर केल्या पाहिजेत त्या आकलन कोणत्या संज्ञानात्मक स्तरावर केले जाणे आवश्यक आहे तेथे संबंधित CO क्विझच्या संज्ञानात्मक पातळीवर एक नजर असणे आवश्यक आहे किती क्विझ कोणत्या COना संबोधित करावे कोणत्या संज्ञानात्मक स्तरावर असाइनमेंट इतर कोणत्याही क्रियाकलापांचा विचार केला जात आहे त्या सर्वांचे नियोजन पुढे केले पाहिजे तर किती कोणत्या वेळी CO काय संरक्षित करावे लागतील किती गुणांसाठी कोणत्या संज्ञानात्मक स्तरावर या सर्वांचे नियोजन पुढे केले पाहिजे हे बऱ्यापैकी कंटाळवाणे क्रियाकलाप असल्यासारखे दिसत आहे परंतु ते खूप उपयुक्त आहे एकदा हे पूर्ण झाल्यावर त्यानंतरच्या कोर्सच्या अंमलबजावणीमध्ये हे फारसे ओझे होणार नाही याचा अर्थ केवळ अभिप्रायाच्या आधारावर काही सूक्ष्म ट्यूनिंग असू शकतो मूल्यांकन योजना तेथे असणे आवश्यक आहे जर ती एक पहिली संस्था असेल तर आमच्याकडे सेमिस्टर अंतिम परीक्षेसाठी मूल्यांकन योजना देखील असणे आवश्यक आहे पुन्हा सेमिस्टर अंतिम परिक्षेसाठी अनेक नमुने आहेत त्या संस्थेत अवलंबल्या जाणार्या पॅटर्ननुसार आपण सेमिस्टर अंतिम परीक्षेचेही नियोजन केले पाहिजे तर CO कशा वितरित करायच्या गुणांचे वितरण कसे करावे संज्ञानात्मक स्तराकडे कसे लक्ष द्यायचे या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत आणि डिझाइनच्या टप्प्यात पार पाडण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची क्रियाकलाप आहे ते पूर्ण करून त्या योजनेनुसार वास्तविक मूल्यांकन साधने देखील तयार केली गेली पाहिजेत आणि हे समोर केले पाहिजे जेणेकरून आमच्याकडे गुणवत्ता मूल्यांकन साधने असू शकतील तर मूल्यांकन योजनेच्या आधारे मूल्यांकन साधनांची रचनादेखील करणे आवश्यक आहे अंतर्गत चाचणी पेपर क्विझ पेपर्स असाइनमेंटचे विषय आणि पहिल्या टप्प्यात एका सेमिस्टरच्या शेवटच्या परीक्षा आणि आम्हाला अशी अनेक साधने तयार करावी लागू शकतात कारण यावर अवलंबून सेमेस्टरची शेवटची परीक्षा प्रत्यक्षात कशी राबविली जाते आमच्याकडे तीन किंवा चार मूल्यांकन साधने उपलब्ध असू शकतात जिथे परीक्षा नियंत्रक यादृच्छिकपणे एक निवडतील या सर्व गोष्टी सावधगिरीने केल्या पाहिजेत आणि आमच्याकडे योग्य टॅग असल्यास मूल्यांकन यंत्रणेची ही निर्मिती मोठ्या प्रमाणात सुलभ होते कोर्सच्या निकालांसह टॅग केलेले आयटम असल्यास आवश्यकतेनुसार मूल्यांकन साधन तयार करणे हे तुलनेने सोपे होते आयटम बँकेची रचना काय असेल आणि या आयटम बँका कशा तयार केल्या जातात त्याचे फायदे काय आहेत काय आव्हाने आहेत यावरही आम्ही चर्चा केली आणि नेहमीप्रमाणे रचनात्मक टप्प्याचे आऊटपुट पुन्हा एकदा रचनात्मक मूल्यांकनातून गेले पाहिजे आणि जर आवश्यक असल्यास आम्ही या सर्व क्रियाकलापाकडे पाहणे आवश्यक आहे विकासाचा टप्पा प्रामुख्याने आम्ही वितरण तंत्रज्ञान पहात आहोत पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत आज पारंपारिक खडू आणि बोर्डाचा दृष्टिकोन उपलब्ध आहे आमच्याकडे स्मार्ट बोर्ड इलेक्ट्रॉनिक बोर्ड शिक्षण व्यवस्थापन प्रणाली विविध प्रकारच्या तंत्रज्ञान उपलब्ध आहेत निवडलेल्या तंत्रज्ञानाचे निर्देशात्मक साहित्य आणि शिक्षण सामग्रीचे निर्देश आणि विकासावर प्रभाव आहे आम्ही सूचना रचनाकडे अगदी थोडक्यात पाहिले पुढील मॉड्यूल प्रामुख्याने सूचनांवर आहे परंतु येथे आम्ही सूचना रचना थोडक्यात पाहिले मग शिकवण्याच्या साहित्याचा विकास त्यानंतर ओळख निवड शिकण्याची सामग्री तयार करणे हे असे मुद्दे आहेत ज्यांच्याकडे आपण विकासाच्या टप्प्यात पाहिले आउटपुटने एक प्रकारचे रचनात्मक मूल्यमापन केले पाहिजे आणि आवश्यक असल्यास क्रियाकलापांचे पुन्हा पुनरावलोकन केले जाणे आवश्यक आहे जेव्हा आम्ही अंमलबजावणीच्या टप्प्यावर आलो जेथे खरोखर या सर्व गोष्टी खरोखर अंतिम वर्गाच्या अभ्यासात ठेवल्या जातात यात अनेक पैलू आहेत कित्येक घटक अभ्यासक्रम शक्य तितक्या विविध वस्तू संसाधनांची आखणी प्रशिक्षकांची क्षमता प्रेरणा पूर्व आवश्यक ज्ञान या संदर्भात विद्यार्थ्यांची धारणा हे सर्व फार महत्वाचे आहेत कारण त्या प्रत्यक्षात कसे आहेत यावर आधारित सूचना घडते विद्यार्थ्यांची क्षमता पूर्वापेक्षित ज्ञान प्रेरणा या संदर्भात प्रशिक्षकाची समज हे सर्व चित्रात येतात वास्तविक सूचना वेळापत्रक सूचनावरील निरीक्षणे जसे की आता आपण प्रत्येक सूचना युनिट नंतर नमूद केले आहे की सूचना यूनिट कसे गेले यासंबंधी काही निरीक्षणे नोंदवली पाहिजेत आणि जर या सर्व बाबी नंतर अतिरिक्त सत्रे अजिबात नसल्यास नियोजित वेळेच्या पलीकडे प्रशिक्षकाद्वारे घेतली जातात त्यांना का आवश्यक होते आणि अतिरिक्त सत्र कोणत्या विषयांवर घेण्यात आले जे सर्व नोंद केले जाऊ शकते मग मूल्यांकन साधने त्यानंतर प्रत्येक मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांना अभिप्राय प्रत्येक अंतर्गत चाचणीनंतर प्रत्येक क्विझ नंतर असाइनमेंटमध्ये बदल केल्यावर आणि मूल्यांकनानंतर हे खूप महत्वाचे आहे अभिप्राय विद्यार्थ्यांना प्रदान करणे आवश्यक आहे जरी ही मूल्यमापने मुळ स्वरुपाची असतील तरी गुणवत्तेच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेला अभिप्राय अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांना अभिप्राय मग मूल्यांकन साधने आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर निरीक्षणे मूल्यांकन साधनाची गुणवत्ता काय आहे आणि मग विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे स्तर काय आहेत विद्यार्थ्यांची कामगिरी अपेक्षित पातळीपेक्षा कमी आहे अशा काही विशिष्ट बाबी आहेत म्हणजे विद्यार्थ्यांद्वारे समजून घेण्यास किंवा विद्यार्थ्यांच्या क्षमतांमध्ये काही अडथळे आहेत त्या सर्व समस्या कोणत्या आहेत त्या सर्व नोंदवल्या पाहिजेत मूल्यांकन साधनांवरील निरीक्षणे आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरील निरीक्षणे विशेषतः जर विद्यार्थ्यांची कामगिरी एकसारखीच कमी आहेत या संदर्भात काही दक्षता असल्यास आपण त्या गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे कारण याचा अर्थ असा आहे की पुढच्या वेळी अभ्यासक्रम सादर केला जाईल त्या कार्यक्षमतेच्या संदर्भात चांगल्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षकांनी काहीतरी केले पाहिजे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे आणि ही निरीक्षणे नोंदविण्यात आली हे अत्यंत महत्वाचे आहे सत्रादरम्यान विद्यार्थ्यांच्या अभिप्राय मध्ये मध्यम अभ्यासक्रम किंवा अनौपचारिक सर्वेक्षणांच्या माध्यमातून डेटा गोळा केला जातो आणि तोही नोंद केला पाहिजे तो पुन्हा अत्यंत महत्वाचा आहे मध्यम कोर्स सर्वेक्षण अशा प्रकारे करण्याचे मार्ग आहेत की आम्हाला विद्यार्थ्यांकडून वैध आणि उपयुक्त अभिप्राय मिळेल मग अर्थातच आपण विद्यार्थ्यांचा मागोवा घेतला पाहिजे अंमलबजावणीच्या टप्पया दरम्यान या सर्व वैशिष्ट्यपूर्ण क्रियाकलाप आहेत मूल्यांकन करण्याचा टप्पा प्रत्येक टप्प्यानंतरही "मूल्यांकन" होते असे नमूद केले गेले होते परंतु ते स्वभाविक आहे हा सारांशात्मक आहे आणि ADDIE मॉडेलचा हा अंतिम टप्पा आहे आणि कोर्सची अंमलबजावणी कशी झाली हे कसे केले गेले याचे सारांशात्मक मूल्यांकन करण्यासाठी याने पुन्हा अनेक क्रियाकलाप केले पाहिजे कोर्सच्या निर्गमन सर्वेक्षणात आहेत कोर्सच्या COच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्राप्तीचे गणना करतात CO प्राप्तता किंवा लक्ष्य वाढवण्यामधील अंतर कमी करण्यासाठी कृती प्रस्तावित करणे आम्ही रचनात्मक टप्प्यात लक्ष्य ठेवले आहेत आणि वास्तविक प्राप्तीची गणना केली आहे जर प्राप्त केलेली पातळी लक्ष्य पातळीपेक्षा कमी असेल तर आपल्याला सुधारणाची योजना आखण्याची आवश्यकता आहे जर प्राप्त केलेली पातळी लक्ष्य पातळीपेक्षा जास्त असेल तर आमच्याकडे पर्याय आहे आम्ही लक्ष्यावरचे पुनरावलोकन करू शकतो उच्च लक्ष्य किंवा आम्ही तीच लक्ष्य पातळी राखू शकतो आणि पुढच्या वेळी देखील ही प्राप्ती पुन्हा पुन्हा सांगू शकतो की नाही ते पाहू आम्ही लक्ष्य पातळी गाठली असल्यास आवश्यक असल्यास सुधारणेबाबत किंवा लक्ष्य सुधारणा करण्याच्या संदर्भात आपण काय करीत आहोत याचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे ही अत्यंत महत्वाची क्रिया आहे अभ्यासक्रम निकालाच्या प्राप्तीद्वारे PO आणि PSO प्राप्त होतात COची प्राप्ती मोजल्यानंतर आम्ही PO आणि PSOच्या प्राप्तीची गणना करणे आवश्यक आहे नंतर सारांश निरीक्षणे समवयस्क अभिप्राय असल्यास काही असतील तर सुधारणेसाठी सूचना या सर्व गोष्टी देखील संकलित केल्या आहेत आम्ही निर्गमन सर्वेक्षणचे तपशीलदेखील पाहिले कारण बाह्यरित्या निर्गमन सर्वेक्षणचे स्वरूप कायम आहे परंतु ते अभ्यासक्रम आहेत की नाही यावर अवलंबून आहेत किंवा ते प्रयोगशाळेतील कोर्स आहेत किंवा कोर्सचे प्रयोगशाळेतील घटक आहेत किंवा निवडक कोर्स आहेत किंवा लघु प्रकल्प आहेत किंवा मोठे प्रकल्प आहेत तपशील बदलू शकतात तर आम्ही सर्वसाधारणपणे कोर्स अर्थात निर्गमन सर्वेक्षण पाहिला ज्याचा अर्थ मुख्यतः कोर्स असतो प्रयोगशाळा दोन्ही कोर्सचे घटक तसेच स्वतंत्र प्रयोगशाळेचे अभ्यासक्रम नंतर वैकल्पिक अभ्यासक्रम नंतर लघु आणि मोठे दोन्ही प्रकल्प तयार करतात या क्रियाकलापांसाठी निर्गमन सर्वेक्षण कसे डिझाइन करावे मग शेवटची पायरी म्हणजे अभिप्राय आणि सारांश प्रक्रिया आणि शेवटी पुढील वेळी अभ्यासक्रम सुधारण्याच्या मार्गावर स्वत ला नोट्स बनविणे या गोष्टी आम्ही पाळल्या पाहिजेत परंतु लक्षात घ्या की हे पुन्हा रचनात्मक मूल्यमापन करणे आवश्यक आहे या टप्प्यात आम्ही तयार केलेली कागदपत्रे यापैकी कोणत्याही कामकाजावर पुन्हा पुनर्विचार करणे आवश्यक आहे की नाही हे पुन्हा पाहण्याची गरज आहे उदाहरणार्थ निर्गमन सर्वेक्षणाची रचना किंवा अप्रत्यक्ष प्राप्ती मूल्ये ज्या पद्धतीने मोजल्या जातात त्या सर्व क्रियाकलापांवर पुन्हा विचार करणे आवश्यक आहे आणि त्या मुल्यांकन प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करेल सारांश जर आपण ADDIE आणि कोर्स डिझाइनकडे पाहिले तर ADDIE च्या उप प्रक्रिया निर्देशात्मक परिस्थितीत समायोजित केल्या जाऊ शकतात ADDIE जोरदार flexible आहे आणि मॉड्यूल 2 ने उप प्रक्रियेचा एक संच सादर केला परंतु या प्रक्रियेस अंतिम काही नाही हे विशिष्ट संदर्भानुसार अनुकूल केले जाऊ शकते पहिल्यांदा ADDIE च्या चौकटीत कोर्सची रचना करणे एखाद्या शिक्षकास कठीण आणि अगदी धमकावल्यासारखे वाटू शकते असे दिसते की बर्याच मोठ्या संख्येने क्रियाकलाप करणे आवश्यक आहे परंतु सुरुवातीच्या डिझाइननंतर शिक्षकांना अगदी संपूर्ण डिझाइनची रचना खूपच आनंददायी फलदायी वाटेल आणि यामुळे एखाद्या शिक्षणाला अधिक समाधानकारक वाटेल आणि यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल "म्हणून सुरुवातीच्या डिझाईननंतर शिक्षकांना संपूर्ण प्रक्रिया एक आराखडा बनविण्यास आवडेल पद्धतशीर कोर्स डिझाइनमुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारते आणि एनबीएच्या निकालांची अधिक चांगली प्राप्ती होऊ शकते कोर्स स्तरावर दोन्ही कोर्स निकालाची अधिक चांगली प्राप्ती आणि त्याद्वारे प्रोग्राम निकाल आणि प्रोग्राम विशिष्ट परिणामांची चांगली प्राप्ती यामुळे एनबीएच्या निकालांचे अधिक चांगले शिक्षण आणि चांगल्या प्राप्ती होते आणि अशा पद्धतशीर प्रक्रियेचे अनुसरण करणे खूप उपयुक्त आहे विभाग 3 सूचनांशी संबंधित आहे आम्ही निर्देशांचे पैलू पाहतो सूचना म्हणजे काय सूचनात्मक घटक काय आहेत अशा निर्देशात्मक दृष्टिकोनांचे सैद्धांतिक भाग काय आहेत भिन्न सूचनात्मक दृष्टीकोन त्या दृष्टिकोनातून आम्ही सूचनांशी संबंधित आहोत धन्यवाद आणि आम्ही मॉड्यूल 2 च्या शेवटी आलो आहोत धन्यवाद